आम्ही वायंडिंग फॅक्टरवर म्हणजेचं kw kd kp वर बोललो कारण वायंडिंग वितरित केलेले आहे आणि आपल्याकडे 1800 ची पिच देखील नाही तर यामुळे आम्हाला व्होल्टेज समीकरण दिले गेले जे ट्रान्सफॉर्मर समीकरणासारखे आहे परंतु व्होल्टेज समीकरण म्हणून आम्ही जे बोललो त्याला आम्हाला kw द्वारे गुणाकार करावे लागेल यानंतर आम्ही प्रत्यक्षात सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस जनरेटरच्या मूलभूत तत्त्वा कडे पाहिले म्हणून आम्ही त्या सिंक्रोनस मोटरला आम्ही पाठवतो ज्याबद्दल आम्ही दुप्पट एक्साईटेड आहोत म्हणून हे आर्मेचर साइट तसेच फील्ड साइट दोन्हीकडून एक्साईटेड होईल आर्मेचरला 3 फेजचा पुरवठा होणार आहे फील्डला डीसी पुरवठा होणार आहे आणि आर्मेचर फिरणार्या चुंबकीय क्षेत्रासह फील्डमध्ये ड्रॅग केले जाईल तर आर्मेचर चे फिरणारे चुंबकीय क्षेत्र मूलत रोटरला ओढते आणि म्हणूनच रोटरला सिंक्रोनस वेगाने फिरवावे लागते किंवा ते मुळीच फिरत नाही ते याच कारणामुळे जर मी हे सुरु करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मला दोन पद्धतींनी सर्व संभाव्यतेने ते सुरू करावे लागेल एक व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी चा वापर करणे ज्यामध्ये मी रोटरला स्टेटर च्या फिरणार्या चुंबकीय क्षेत्रास पकडण्यासाठी पुरेसा वेळ देणार आहे स्टेटर च फिरणारे चुंबकीय क्षेत्र बहुधा सुरवातीला1 आरपीएम किंवा त्याहून कमी वेळात फिरत असेल नंतर हळू हळू ते त्याच्या वेगाने वाढत जाईल ज्यामुळे रोटरला त्यास सोबत ओढता येईल हे तेचं असेल जे बदलणार्या फ्रिक्वेन्सी मध्ये सुरू होते इतर बाबतीत जेव्हा मी डॅम्पर बार वापरणार आहे जे इंडक्शन मशीनमधील स्क्वेरिल केज रोटर बारसारखे असतात हे शॉर्ट सर्किट केले जातील ज्यामुळे ते खूप मोठे टॉर्क नसून तर थोड्या प्रमाणात टॉर्क विकसित करणार आहेत म्हणून मी त्या टॉर्कला इंडक्शन टॉर्क असे म्हणेन तर हे मोटर्स इंडक्शन स्टार्ट सिंक्रोनस रन मोटर्स आहेत म्हणूनच या सुरू करण्याच्या दोन पद्धती आहेत आणि आम्ही असेही सांगितले की सिंक्रोनस मोटरचा हा मोठा फायदा असेल म्हणून आतापर्यंत सिंक्रोनस मोटरचे फायदे आहेत मी जनरेटरच्या फायद्यांविषयी जास्त बोलत नाही कारण आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही ज्यामुळे आपण केवळ सिंक्रोनस जनरेटर वापरता मला मोठ्या क्षमतेची वीज निर्मिती करायची असल्यास मला फक्त सिंक्रोनस जनरेटर वापरावा लागेल म्हणून इंडक्शन जनरेटरपेक्षा ते कोणत्या मार्गाने चांगले आहे याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही कारण इंडक्शन जनरेटर इतका सामान्यपणे वापरला जात नाही की त्यांचा वापर सामान्यपणे केला जात नाही म्हणून मी मोटर्सबद्दल बोलत आहे जर तुम्ही सिंक्रोनस मोटर्सकडे पाहिले तर मला एक मोठा फायदा होणार आहे तो पॉवर फॅक्टर कंट्रोल आहे कारण मी दोन्ही बाजूंनी त्याला एक्साईट करत आहे त्यामुळे मी जे काही फ्लक्स रोटर साईडमधून पुरवत आहे ते पुरेसे असू शकते आवश्यकतेपेक्षा ते थोडे कमी असू शकते म्हणून मी कदाचित मी आर्मेचर बाजूने मॅग्नेटिझिंग करंट काढत असेल जर मला फ्लक्समध्ये कमतरता असेल जर फ्लक्स पुरेसे असल्यास तर मी मॅग्नेटिझिंग करंट अजिबात काढू शकत नाही जर रोटरच्या बाजूला अतिरिक्त रिअॅक्टिव्ह पॉवर असेल तर मी 3 फेजमध्ये काही प्रमाणात रिअॅक्टिव्ह पॉवर परत करू शकतो म्हणून मी आर्मेचर ला इन्डक्टर किंवा कॅपेसिटर किंवा फक्त एक रेझीस्टर जे आर्मेचर काढणार आहे त्याप्रमाणे वागण्यास सक्षम बनवेल ज्यामध्ये रेझिस्टनसारखे वर्तन करत असल्यास फक्त युनिटी पॉवर फॅक्टर करंट अशा परिस्थितीत काढण्यात येईलम्हणूनच टॉर्क तयार करण्यासाठी करंट पुरेसे असेल जो प्रत्यक्षात रीयल पॉवर घटक आहे अजून एक फायदा आम्ही म्हणालो की पॉवर फॅक्टर हा युनिटी असू शकते मी असे म्हणेन की दिलेल्या आऊटपुट पॉवर साठी काढलेला करंट सिंक्रोनस मशीन कमी करंट ओढते मी म्हणेन की मी जर युनिटी पॉवर फॅक्टरमध्ये काम करत असेल तर कमी करंट काढू शकतो म्हणजे जर हे यंत्र युनिटी पॉवर फॅक्टरवर काम करत असेल तर काढलेला करंट कारण मी असे म्हणणार आहे की इनपुट पॉवर आऊटपुट पॉवर जर मी असे गृहीत धरले की कार्यक्षमता जवळजवळ युनिटी आहे इंडक्शन मशीनच्या बाबतीत सर्वात जास्त ० ८ किंवा ० ८५ असणे आवश्यक आहे तर सिंक्रोनायझेशन मशीनच्या बाबतीत ते युनिटी पॉवर फॅक्टर असू शकते कारण दिलेल्या व्होल्टेजसाठी आणि दिलेल्या पॉवर साठी IL हे केव्हा ही किमान असेल ज्यावेळेस हा युनिटी असेल म्हणून मी असे म्हणेन की सिंक्रोनस मशीनद्वारे काढलेला करंट त्या तुलनेत सामान्यतः काहीसे लहान आहे मी अर्थातच आर्मेचर बाजूबद्दल बोलत आहे दिलेल्या रेटिंगवर सामान्यपणे इंडक्शन मोटरने काढलेल्या स्टेटर करंट च्या तुलनेत आर्मेचरद्वारे काढलेला करंट थोडा छोटा असेल तर दोन्ही रेटिंग्ज समान आहेत जर मी सर्व पॉवर फॅक्टरमधील शक्यता पाहिल्या तर सिंक्रोनस मशीन चा पॉवर फॅक्टर अधिक चांगला आहे किंवा किमान युनिटी च्या जवळ येईल मी यापूर्वी उल्लेख केलेला आणखी एक फायदा म्हणजे जर माझ्याकडे रोटर आणि स्टेटर असेल रोटर स्टेटर च्या आत बसलेले असेल तर इंडक्शन मोटरच्या बाबतीत हवेतील अंतर शक्य तितके मर्यादित असणे आवश्यक आहे कारण मी स्टेटरच्या बाजूने मॅग्नेटिझिंग करंट देखील प्रदान करीत आहे आणि जर मला टॉर्क तयार करायचे असेल तर फ्लक्सला रोटरशी जोडले जाणे आवश्यक आहे जर हवेतील अंतर अधिक असेल तर गळती अधिक होईल जर गळतीमुळे समान प्रमाणात टॉर्क तयार होत असेल तर मला समान प्रमाणात फ्लक्स लिंकिंगची आवश्यकता असू शकते जर हवेतील अंतर जास्त असेल तर मला अधिक एकंदर फ्लक्स तयार करावा लागेल जेणेकरून हवेतील अंतर कमी असेल तेव्हा उपयुक्त फ्लक्स अद्याप मूळ प्रमाणानुसार असेल त्यामुळे मला हवेतील अंतर शक्य तितके लहान करावे लागेल जेणेकरून इंडक्शन यंत्राच्या बाबतीत तयार होणारे मॅग्नेटिझिंग करंट खरोखरच लहान होईल त्यामुळे मला हवेतील थोडी मोठी गॅप परवडणारी नाही पण सिंक्रोनस मशीनमध्ये मला हवेतील थोडी मोठी गॅप परवडू शकते जर मला ते करायचे असेल तर कदाचित असे काहीतरी भार आहे ज्यामध्ये थोडासा टॉर्सोनियल मोशन असेल तो सहसा अक्षाच्या भोवती फिरतो परंतु तेथे थोडासा टॉरशनल गती असू शकेल जी पुरेशी सुविधा किंवा मार्जिन उपलब्ध नसेल तर स्टेटरवर आदळू शकते म्हणून सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत मी त्या सिंक्रोनस मोटर्सचा वापर करू शकणार आहे जरी अशा भारांमध्ये मला रोटरमध्ये काही प्रमाणात टॉरशनल मोशन किंवा काही प्रमाणात कंपनाची अपेक्षा असेल इंडक्शन मशीनमध्ये हवेतील अंतर वाढविणे मला परवडत नाही कारण जितके मी हवेतील अंतर वाढवितो तितके गळती वाढते पॉवर फॅक्टर अधिकच वाईट होत जाईल हे पॉवर फॅक्टरला अधिक वाईट बनवणार आहे म्हणूनच इंडक्शन मशीनला हवेतील अंतर जास्त असू शकत नाही

तर सिंक्रोनस मशीनमध्ये हवेतील अंतर जास्त असू शकते कारण तरीही याचा परिणाम आर्मेचर करंट किंवा आर्मेचर पॉवर फॅक्टरवर होणार नाही जेणेकरून इंडक्शन मोटरच्या बाबतीत पॉवर फॅक्टरवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो म्हणून मी इंडक्शन मशीनची एअर स्पेस वाढवू शकत नाही तर मी सिंक्रोनस मशीनमध्ये हे करू शकतो आम्ही असे म्हटले आहे की फील्ड विविध असू शकते आणि आर्मेचरच्या ओपन सर्किट कंडिशनमध्ये तयार केलेले ईएमएफ काय आहे ते आम्ही पाहणार आहोत सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत पहा मी रोटरकडून तरीही एक्साईटेशन प्रदान करीत आहे म्हणून मी रोटर करंट समायोजित करून फ्लक्स वाढवू किंवा फ्लक्स कमी करू शकतो मला आर्मेचर करंट किंवा आर्मेचर पॉवर फॅक्टरसह आसपास खेळण्याची गरज नाही तर हवेतील अंतर आर्मेचर करंट किंवा आर्मेचर पॉवर फॅक्टरवर परिणाम करणार नाही तर पुन्हा एकदा ओसीसीकडे पाहण्याचा प्रयत्न करूया तर ओसीसीमध्ये ओपन सर्किट वैशिष्ट्ये किंवा मॅग्नेटिझेशन वैशिष्ट्ये आहेत ज्याविषयी आम्ही डीसी मशीनच्या बाबतीत बोलत होतो आपण पहात आहोत हे जर माझे फील्ड असल्यास आणि मी हे असे दाखवित आहे की जणू हे फक्त वायंडिंगने जोडत आहे ते खरोखर त्या मार्गाने गुंडाळेले नाही पण हे फील्ड आहे आणि जर मी येथे फिल्ड करंट If देत आहे तर आणि माझ्याकडे आर्मेचर आहे आणि सामान्यत सिंक्रोनस मशीनचे आर्मेचर याप्रमाणे निर्दिष्ट केले जाते हे इंडक्शन मोटर स्टेटर प्रमाणेच 3 फेज स्टेटर आहे तर मी काय करणार आहे व्होल्टेज मोजण्यासाठी जे येथे व्युत्पन्न होते ते सिंक्रोनस वेगाने लाइन ते लाइन व्होल्टेज असू शकते तर रोटर सिंक्रोनस वेगाने चालविला जातो आणि मी विद्युत् करंट If इंजेक्ट करतो जर तो व्हेरिएबल करंट असेल तर ते नाही मी विद्युत् करंट If इंजेक्ट करतो मी काय पाहणार आहे तर If च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी Eg किती आहे जेव्हा हे स्पष्टपणे जनरेटर म्हणून कार्य करीत असेल तेव्हा मशीनची ओपन सर्किट वैशिष्ट्ये काय आहेत तर मी जे पहात आहे ते मुळात असे आहे की कदाचित याची सुरूवात अशी होईल आणि मग ते संपृक्ततेत जाईल ओसीसीचा प्रश्न आहे तोपर्यंत हे कार्य कसे करणार आहे तर कदाचित अशा वेळी मला रेटेड व्होल्टेज मिळू शकेल हे माझे रेटेड व्होल्टेज आहे म्हणजे याचा अर्थ हा संबंधित फील्ड करंट रेटेड केला जाईल अशाप्रकारे रेटेड केलेले फील्ड करंट हे साधारणपणे ठरवले जाते की ते फील्ड करंट रेटेड केले जाईल आता माझ्याकडे हे ओपन सर्किट व्होल्टेज आहे वास्तविक मी जेव्हा यांना ओलांडून लोड जोडणार आहे तेव्हा मी सांगू की मी 3 फेजचा रेझिस्टिव्ह लोड कनेक्ट करतो मी फक्त असे दर्शवित आहे की मी येथे 3 फेज रेझिस्टिव्ह लोड कनेक्ट करीत आहे मग ते एक जनरेटर आहे अर्थात मी ते विद्युत लोड करणार आहे म्हणून मी येथे 3 फेजचा रेझिस्टिव्ह लोड कनेक्ट करीत आहे जेव्हा मी 3 फेज रेझिस्टिव्ह लोड कनेक्ट करतो तेव्हा त्यापैकी प्रत्येकजण कदाचित आयए आहे असे एक करंट काढेल मी म्हणत आहे की हे प्रति आहे कारण कोणत्याही प्रकारे स्टार कनेक्ट केलेला फेज करंट आणि रेषा करंट समान आहेत तर हे दर फेज करंट असणार आहे जे सर्व 3 फेज लोडद्वारे लोड केले जाईल आता हे 3 फेज करंट आहेत माझ्याकडे स्पेस डिस्ट्रिब्युटेड वायंडिंगमध्ये 3 फेज करंट असल्यास तो फिरता चुंबकीय क्षेत्र तयार करेल म्हणून मी हवेच्या अंतरावर दोन इंडेक्स घेईन ज्याप्रमाणे इंडक्शन मशीनच्या बाबतीतही माझ्याकडे होते इंडक्शन मशीन माझ्याकडे स्टेटरचे एक फील्ड होते आणि दुसरे फील्ड रोटरमधील इंड्यूज्ड चालू आणि इंड्यूज्ड ईएमएफमुळे होते जे 3 फेज देखील होते म्हणून ते दोघेही 3 फेजच्या प्रवाहांच्या आधारे निर्मित चुंबकीय क्षेत्रांमध्ये फिरत होते 3 फेजमधील करंट वितरित वायंडिंग द्वारे 3 फेज प्रवाहात आणले जाऊ शकतात या विशिष्ट प्रकरणात माझ्याकडे एक फिरणारे फील्ड आहे कारण प्रत्यक्षात फिरणारे चुंबक आहे रोटर वास्तविकरित्या फिरत आहे आणि तो समकालीन वेगात आहे जेणेकरून ते निश्चितपणे एक चुंबकीय क्षेत्र तयार करेल जे स्वाभाविकरीत्या फिरत आहे दुसरे एक 3 फेज प्रवाहांमुळे आहे जे आर्मेचरच्या 3 चरण वळणातून जात आहे जे स्वाभाविकरीत्या फिरत आहे आता या दोन्ही गोष्टी स्टेटर वायंडिंग ईएमएफ निश्चितपणे इंड्यूज्ड करतील कृपया लक्षात ठेवा स्टेटर वायंडिंग स्थिर आहे या दोन्ही गोष्टी सिंक्रोनस वेगाने फिरत आहेत त्या कारणास्तव मी दोघांनाही समान फ्रिक्वेन्सी चा ईएमएफ आणत आहे फ्रिक्वेन्सी काही वेगळी असणार नाही जर 2 फेज दोन वेगात फिरत असता फ्रिक्वेन्सी वेगळी असेल तर ते दोन वेगात फिरत नाहीत तर मी एकाच वेळी दोन ईएमएफ इंड्यूज्ड होणार आहे एक तर If कारण आहे ज्याने रोटर बाजूने चुंबकीय क्षेत्र तयार केले जे आधीपासूनच माझ्या प्राइम मूवरमुळे सिंक्रोनस वेगाने फिरत होते दुसर असे की जे तयार केला आहे कारण विद्यमान नसलेल्या लोडशी जोडणी करेपर्यंत मी आता लोड कनेक्ट केले आहे म्हणून मी एकट्याने माझ्या आर्मेचर समकक्ष सर्किटकडे पहात असल्यास मला एक एक्साईटेशन ईएमएफ किंवा Eg किंवा Ef असेल साधारणत बर्याच पुस्तकांनी याचा उल्लेख Ef म्हणून केला होता म्हणून मी याचा उल्लेखही Ef इंड्यूज्ड एक आहे हे केवळ फील्ड मुळे आर्मेचरमुळे नाही तर फील्ड मुळे स्टॅटरमध्ये इंड्यूज्ड ईएमएफ आहे म्हणून माझ्याकडे एक प्रेरणा ईएमएफ आहे जो मी व्होल्टेज स्रोत Ef म्हणून दर्शवित आहे आता यानंतर मी निश्चितपणे आणखी एक इंड्यूज्ड ईएमएफ घेणार आहे जे आर्मेचर करंटमुळे आहे ज्यामुळे मी आर्मेचर रिएक्शनमुळे स्टेटरमध्ये इंड्यूज्ड ईएमएफला Ear म्हणून ओळखले जाऊ शकते म्हणून आता जेव्हा मी निकाल पाहतो तेव्हा माझ्या मशीनच्या आर्मेचर टर्मिनलमध्ये काय आहे हे सांगण्यापूर्वी मला या दोन ईएमएफचा परिणाम पहावा लागेल ही आर्मेचर रिएक्शन ईएमएफ प्रत्यक्षात मी रिएक्टन्स ड्रॉप म्हणून सहजपणे निर्दिष्ट करू शकतो जेणेकरून हे सर्व प्रवाहामुळे होते आणि जर मी आर्मेचर प्रतिक्रिया म्हणतो तर आर्मेचर करंट कदाचित या दिशेने असेल तर फ्लक्स देखील साधारण त्याच दिशेने असेल तर हे आयए आहे हे ɸa किंवा ɸar असेल तर इंड्यूज्ड ईएमएफ असणार आहे मी ते Ea किंवा या मार्गाने किंवा Ear या मार्गाने लिहू शकतो हे सर्व आवश्यक गोष्टी वळणांच्या संख्येने निश्चितपणे ने गुणाकार करते म्हणून मी मुळात इंड्यूज्ड ईएमएफ असणार आहे जे कदाचित करंटच्या मागे असेल जर मी हे रिअक्टन्स ड्रॉप म्हणून घेतल्यास तेवढे सोपे असेल रिअक्टन्स ड्रॉप नेहमी आपल्याकडे विद्युतप्रवाह चालू असला तर विद्युतप्रवाह चालू होतो म्हणून मी हे Xar ओलांडून ड्रॉप म्हणून घेऊ शकेन किंवा याला Xm म्हणू द्या तर मी एक प्रतिक्रिया देणार आहे ज्याद्वारे निर्दिष्ट केले जात आहे की व्होल्टेजचे प्रमाण स्वतःहून इंड्यूज्ड आहे जे स्टेटर वायंडिंग आहे जे आर्मेचर करंट मुळे आहे जे स्वतःचे करंट आहे येथे जे काही उपलब्ध आहे ते मी आर्माचर टर्मिनलमध्ये उपलब्ध EMF म्हणून म्हटले आहे आणि जे काही फ्लक्स मूलतः मी म्हटले मी असे गृहित धरले की जर एखादा प्रवाह तयार झाला असेल आणि तो पूर्णपणे स्टेटरशी जोडला गेला असेल याचा अर्थ असा नाही की दोन्ही बाजूंकडून निश्चितपणे गळती होईल जर तेथे गळती असेल तर मला आणखी एक रिअक्टन्स दर्शवावा लागेल जो कदाचित गळतीचा प्रतिनिधित्व करेल जो स्टेटर आणि रोटर या दोहोंला जोडणार नाही जर मी म्हणेन 1 वेबर असेल तर निश्चितपणे उत्पादन होईल कदाचित 0 9 वेबरने स्टेटर आणि रोटर या दोहोंसह दुवा साधला असेल १ बाकीचे कदाचित फक्त एकट्या वैयक्तिक सदस्याशीच जोडले जातील अशा परिस्थितीत मी टॉर्क उत्पादन किंवा उर्जा निर्मितीच्या बाबतीत नक्कीच याचा रेजिस्टन्स पाहणार नाही दोन्ही सदस्यांना जो जोडत नाही तो अपव्यय आहे म्हणून मी हा अपव्यय दाखवित आहे जे स्टेटर आणि रोटरच्या दरम्यान विद्यमान हवेच्या अंतरांमुळे अस्तित्वात आहे जे रोटरद्वारे तयार केलेले सर्व फ्लक्स स्टेटरशी जोडले जाणार नाही त्याचप्रमाणे स्टेटरद्वारे निर्मित सर्व फ्लक्स रोटरशी जोडणार नाहीत म्हणून मला काही प्रमाणात गळती होणार आहे आता माझ्याकडेही रेजिस्टन्स आहे आर्मेचरला नक्कीच थोडा रेजिस्टन्स असेल म्हणून मी याला Ra म्हणतो जे मी रेखाटत आहे ते प्रत्येक फेजवरील आहे अगदी स्पष्टपणे मी ते 3 फेजसाठी प्रत्येक फेजमध्ये असलेले रेखाचित्र काढत नाही म्हणूनच Ef मी जे उल्लेख करीत आहे ते प्रति फेजमध्ये असले पाहिजे तर हे मला सर्वसाधारणपणे माझ्या सिंक्रोनस मशीनची समतुल्य सर्किट देते आणि हेच टर्मिनल व्होल्टेज व्ही म्हणून उपलब्ध आहे आता जे काही मी RL म्हणून जोडले आहे त्याला जर मी RL म्हणून संबोधले तर मी त्या RL येथे जोडले पाहिजे हे प्रति फेजमधील भार रेजिस्टन्स आहे मुळात Ra हा या आर्मेचर वाराइंडिंगचा मूळचा रेजिस्टन्स आहे आर्मेचर वायंडिंग जाड आहे ते तांबेपासून बनविलेले आहे परंतु तरीही त्याची लांबी किती आहे आणि जाडी किती आहे यावर अवलंबून प्रतिकार म्हणून ० १ ओम किंवा ० ०१ ओम असू शकतात तर माझ्याकडे रेझिस्टेशन ड्रॉप असेल माझ्याकडे गळतीमुळे काही प्रमाणात वाया जाऊ शकेल आणि बाकी जे मी दाखवित आहे ते रोटर वायंडिंग आणि स्टेटर दरम्यान विद्यमान आहे मी तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगावी अशी आहे स्टेटर फ्लक्समुळे रोटर वायंडिंगला इंड्यूज्ड ईएमएफ मिळेल का नाही का ते अगदी त्याच वेगाने फिरत आहे स्टेटरद्वारे तयार केलेल्या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरण्यापासून रोटर वायंडिंगमध्ये कोणतीही इंड्यूज्ड ईएमएफ असणार नाही कारण रोटर आधीपासूनच सिंक्रोनस वेगाने फिरत आहे म्हणून जेव्हा रोटर वायंडिंग ही स्टेटर फ्लक्स किंवा एअर गॅप फ्लक्सकडे पहात आहे जे रोटरद्वारे निर्मित मूळ फिरणारे चुंबकीय क्षेत्र फ्लक्सचे परिणाम आहे जे आर्मेचर करंटद्वारे निर्मित नवीन फ्लक्स आहे ते दोघेही सिंक्रोनस वेगाने फिरत आहेत स्पष्टपणे रोटर त्या क्षेत्राकडे स्थिर असल्यासारखे दिसेल कारण रोटर स्वतःच सिंक्रोनस वेगाने फिरत आहे सापेक्ष वेग शून्य आहे दोन्ही उत्तर आणि दक्षिण हे एकाच वेगात एकाच दिशेने फिरत आहेत एकतर ते संरेखित आहेत त्यांना संरेखित करावे लागेल एक या दिशेने उत्तरेस आणि दुसर्या दक्षिण बाजूला दक्षिणेस दुसर्या दिशेने दक्षिणेस दिशेने उत्तरेकडील बाजूने दक्षिणेस दिशेने असेल अन्यथा ते कसे लॉक करू शकतात म्हणून तेथे एक ड्रॉप येईल आणि आणखी एक गोष्ट जे लेन्झच्या Lenz's कायद्याने आपल्याला सांगावे जर कोणताही ड्रॉप नसेल तर व्होल्टेज अनंतापर्यंत पोहोचला पाहिजे प्रश्न असा आहे की आपण हे ड्रॉप म्हणून का घेतले पाहिजे तर तुम्हाला ते अगदी स्पष्टपणे ड्रॉप म्हणून घ्यावे लागेल प्रश्न काय आहे की जर ते दोघे एकाच वेगाने फिरत असतील तर ते मिश्रीत असावेत जर ते मिश्रीत असतील तर आपण हे ड्रॉपच्या रूपात कसे घेऊ शकता आपल्याला हे ड्रॉप म्हणून घ्यावे लागेल कारण आणखी एक गोष्ट म्हणजे मी आता घेतलेल्या गोष्टीचा प्रतिकार करणारा भार म्हणून मी घेतली आहे कोण म्हणतो की तो फक्त रेजिस्टीव असावा हे इण्डेक्टिव असू शकते ते एक कॅपेसिटीव्ह असू शकते यावर अवलंबून करंटमध्ये वेगवेगळ्या फेज शिफ्ट होणार आहेत

उदाहरणार्थ मी If बद्दल बोलत आहे की जर असे असेल तर Ef इंड्यूज्ड ईएमएफ आर्मेचरमध्ये ९० अंशांनी असेल मी ज्या आर्मेचर सर्किटबद्दल बोलत आहे त्यातील करंट हा आता जवळजवळ फेज मध्ये असेल जर मी एखाद्या रेझीस्टिवं लोड बद्दल बोलत असेल तर ते एखाद्या इतर कोनातून मागे पडत असेल तर ते एक इण्डेक्टिव लोड आहे की नाही यावर अवलंबून असू शकते त्यामुळे जर माझा Ia काहीसे असे असेल तर कृपया इथे Φf आहे तर Φa इथे कुठेतरी असू शकते आणि यावर दिलेले रिलक्टेंटन्स अवलंबून असते आणि इत्यादी पुढे कुठेतरी असू शकते त्यामुळे आता मला हे लक्षात घ्यायला हवे की Φf आणि Φa एकाच वेगाने फिरत असतील पण ते एकमेकांच्या फेज मध्ये नाहीत हे दोन्ही फ्लक्स अगदी एकमेकांच्या फेजमध्ये बरोबर नसतात म्हणून जर माझ्याकडे सध्या काही स्थानावर स्टेटरची फिरणारी चुंबकीय क्षेत्राचे उत्तर ध्रुव असेल तर X बरोबर थिटा X च्या बरोबरीने X म्हणाल तर रोटरचे उत्तर ध्रुव अजिबात त्याच स्थितीत असेल असे मी म्हणू शकत नाही विद्यार्थीः तुम्ही कृपया जनरेटरचे कामकाज स्पष्ट करु शकाल का प्राध्यापक जनरेटरचे कार्य जर माझ्याकडे कायमचे चुंबक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटद्वारे चुंबक तयार केले गेले असेल तर हे चुंबक सिंक्रोनस वेगाने शाफ्टच्या मदतीने फिरविले जात आहे जे मध्यभागी आहे जे प्राइम मूवरला जोडलेले आहे प्राइम मूवर हे सुनिश्चित करीत आहे की रोटर एका विशिष्ट वेगाने सिंक्रोनस वेगाने फिरविला आहे आता माझ्याकडे A फेज B फेज आणि सी फेज वायंडिंग आहेत तर हे वायंडिंगस एकमेकांपासून १२० अंशांनी हलवले जातात तर हे A Al B Bl आणि C Cl मी A Al मध्ये ईएमएफ ला इंड्यूज्ड करणार आहे नंतर 120 डिग्रीनंतर मी B मध्ये येईल नंतर Bl मध्ये मी ते C Cl मध्ये घेऊन येईल आणि मी असे गृहीत धरतो की मी ज्या हवेतील अंतराचा आकार घेतला आहे किंवा वाऱ्यावर ठेवले आहे त्या सर्व गोष्टी मी सायनोसोइडल आहेत ज्यामुळे मला तीनही फेज मध्ये सायनोसोइडल इंड्यूज्ड ईएमएफ होणार आहे ते १२० अंशांनी एकमेकांपासून दूर केले जातात मग ही सगळी खुली सर्किट अट आहे मी जर आर्मेचरवर भार जोडला तर या सर्व गोष्टींना करंट वाहून नेणार आहे तोपर्यंत तो फक्त ईएमएफला इंड्यूज्ड करत होता त्यामुळे या मधून मला 3 फेजमध्ये प्रवाह वाहत नव्हता आता मी एक भार जोडतो तेव्हा मला या वाइंडिंगमधून 3 फेज करंट वाहणार आहे मी कनेक्ट करतो तो इण्डेक्तीव कॅपेसिटिव्ह रेझिस्टिव्ह असू शकतो यावर अवलंबून माझ्याकडे यूनिटी पॉवर फॅक्टर चालू असू शकतो मी मागे पडेल माझ्याकडे अग्रगण्य करंट असेल जेव्हा माझ्याकडे हे करंट असतील तेव्हा ते पुन्हा फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करतील या दोन्हींचा परिणाम म्हणजे हवेतील गॅप फ्लक्स चा परिणाम होईल परंतु आर्मेचरमुळे या दोन्ही फ्लक्सच्या परिणामाकडे जरी मी पाहत असलो तरी मी त्यांना समान सर्किटमध्ये विभागण्याचा प्रयत्न करत आहे मी Ef म्हणून एक भाग दर्शवित आहे जो केवळ रोटर फ्लक्सवरच मर्यादित आहे दुसर्या भागात मी Xar किंवा Xm म्हणून काय दाखवित आहे जे प्रत्यक्षात इंड्यूज्ड ईएमएफ म्हणजे काय याबद्दल बोलत आहे ज्याला मी आर्मॅच्युअर रिअॅक्शन किंवा आर्मॅच्युअर फ्लक्स आधारित ईएमएफ असे म्हणतो हे दोघे मिळून खरं म्हणजे मी एक ड्रॉप म्हणून हे दाखवत आहे की व्होल्टेजच्या पुढे आणि आणखी काही भर पडत नसल्यामुळे आपणास यूनिटी पॉवर फॅक्टर देखील असू शकत नाही त्यास अनंततेपर्यंत आणणे शक्य नाही म्हणून लेन्झचा कायदा अगदी स्पष्टपणे म्हणतो की त्याउलट असणे आवश्यक आहे जर मी ते खरोखर समकक्ष सर्किटमध्ये दर्शविले तर हे अधिक आहे हे मी दाखवून दिले पाहिजे आणि हे वजा आहे आणि हे अधिक आहे हे मला दाखवावे लागेल आणि हे वजा आहे अशा प्रकारे आपल्याला एकूण टर्मिनल व्होल्टेज Vt −Ef Ia Xm Xl jRa मिळते 4 विद्यार्थीः फाईल केलेला करंट प्रत्यक्षात डीसी आहे तो फेझर आकृतीत कसा काढता येईल प्राध्यापक फील्ड करंट प्रत्यक्षात डीसी आहे ते फेझर आकृत्यामध्ये कसे दर्शवायचे फेझर आकृती नेहमी दर्शवते की सर्व वेक्टरस 50 हर्ट्जवर फिरत आहेत आपण फेझर आकृत्यामध्ये डीसी दर्शवू शकत नाही फेझर आकृतीमध्ये डीसी दर्शविणे चुकीचे आहे कृपया समजून घ्या कारण आम्ही संबंधित शिफ्ट्स दर्शवित आहोत हे सर्व फिरवत आहेत त्यापैकी कोणीही स्थिर नाही आम्ही जे करीत आहोत ते डीसी करंट आहे जरी रोटरमध्ये अंत क्षेपण केले असले तरीही आपण ते भौतिकरित्या फिरवत आहात तर डीसी करंट रिव्हॉल्व्हिंग फ्लक्स तयार करत नाही आपण त्याभोवती रिव्हॉल्व्हिंग फ्लक्स तयार करण्यासाठी भौतिकरित्या फिरवत आहात तर आपण डीसी करंटकडे 3 फेज सिस्टममध्ये प्रति फेज एसी करंट समकक्ष म्हणून पाहू शकता आपण मोजायला पाहिजे तितकेच आहे हे If म्हणून उल्लेख करण्याऐवजी आपण याचा उल्लेख Ifl म्हणून करू Ifl समकक्ष एसी करंट असेल तर मी फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या देय बिंदूपासून डीसी करंट व्हिज्युअलाइझ करतो डीसी करंटची निश्चितपणे 0 फ्रिक्वेन्सी आहे ती फिरणारी फेजर नाही परंतु मी त्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून पहात आहे म्हणूनच मी If हे डम्प निर्दिष्ट फेजर म्हणून फिरणारे वेक्टर म्हणून करण्यास सक्षम आहे मी फक्त त्याचा उल्लेख करण्यास सक्षम आहे कारण मी या संपूर्ण गोष्टी सिंक्रोनस वेगाने फिरत पहात आहे भौतिकदृष्ट्या मी चुंबक फिरवत असलो तरी तो चुंबकीय क्षेत्र तयार करण्याइतकेच आहे हे कसे फरक पडते मी फिरत असलेल्या चुंबकीय क्षेत्राकडे पहात आहे म्हणून मी समकक्ष एसी करंटकडे पहात आहे ज्याने आता मी सिंक्रोनस वेगाने फिरत असलेल्या डीसी करंटद्वारे तयार केल्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्राची समान शक्ती तयार केली असती तेथे एक व्होल्टेज ड्रॉप होईल नक्कीच तिथे रेझिस्टन असेल परंतु आम्हाला याबद्दल अवाजवी चिंता नाही जर मला IF ची गणना करायचे असेल तर मी जे काही अर्ज करीत आहे ते Vf आहे असे म्हणायचे असल्यास Vf एक डीसी व्होल्टेज आणि Rf आहे जो फील्ड रेझिस्टनन्स आहे म्हणून मी असे म्हणायला हवे की करंट ची स्थिर स्थिती आहे माझ्याकडे कोणतेही ट्रान्झिएंट येणार नाहीत कारण मी विशिष्ट व्होल्टेज ठेवल्यामुळे मी त्याला अडथळा आणत नाही मी कधीकधी इतके सोपे म्हणून ते एक्साईटेशन देतो म्हणून आता जर मी परिणाम पाहिला तर या दोघांचा परिणाम पाहिला पाहिजे तर हे Φf आहे आणि हे Φa होईल आता जे काही परिणाम आहे ते Φr आहे मी दोन प्रवाहाकडे पहात आहे त्याचा परिणाम मी घेतला आहे नाही आत्ताच आम्ही याबद्दल बोललो आहोत आमच्याकडे फील्ड मध्ये कोणतेही इंड्यूज्ड करंट नसतील कारण हे फील्ड सिंक्रोनस वेगाने फिरत आहे ते कोणतेही संबंधित वेग दर्शवित नाही ते दोघेही सिंक्रोनस वेगाने फिरत आहेत मी Φa किंवा Φf कडे पाहिले तर ते दोघेही सिंक्रोनस वेगाने फिरत आहेत तर समक्रमित वेगाने देखील फिरेल अभिमुखता भिन्न आहे आपण परिणामींकडून पाहू शकता परंतु ते सर्व एकाचवेळी वेगाने फिरत आहेत म्हणून जर आपण रोटरमध्ये बसलात तर आपल्याला केवळ एक स्थिर क्षेत्र दिसेल मग चा प्रश्न कोठे आहे स्टेटर प्रत्यक्षात स्थिर आहे मी वायंडिंग फिरवत नाही बरोबर नाही स्टेटर वायंडिंग स्थिर आहेत जे झेल आहे रोटर फिरत आहे हे नाव स्थिर आहे कारण ते स्थिर आहे म्हणून स्थिर वायंडिंगस इंड्यूज्ड होईल ईएमएफ आपण फक्त काहीही करू शकत नाही अशी एक सुंदर यंत्रणा जी कदाचित टेस्लाने पुन्हा कल्पना केली होती कारण थ्री फेज निर्मिती केवळ नंतरच सुरू झाली सुरुवातीला ते सर्व डीसी ची पिढी होती एडिसनने जे केले ते सर्व डीसी ची पिढी होते त्याने न्यूयॉर्कमध्ये एक छोटी उर्जा प्रणाली बनविली होती आणि त्याने दर्शविले की डीसी प्रसारण केले जाऊ शकते त्यांनी न्यूयॉर्कमधील बरेच रस्ते रस्ते उजळवले होते आणि अंततः त्यांना हे देखील समजले की आपण जास्त अंतरावर जाताना व्होल्टेज ड्रॉप खरोखर खूपच मोठा आहे विशेषत ते अगदी लहान व्होल्टेजवर प्रसारित करीत होते त्यामुळे प्रवाहही मोठे होते व्होल्टेज ची वाढ डीसी होती त्यामुळे प्रवाह ही मोठी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होत होती आणि नंतर वेस्टिंगहाऊस आणि टेस्लाच्या मेंदूशी संबंधित वेस्टिंगहाऊस च्या लक्षात आले की टेस्ला ट्रान्सफॉर्मरबद्दल बोलत आहे आणि मग तो इन्डक्शन मोटरमध्ये आला आणि मग तो तीन टप्प्यांच्या पिढीबद्दल बोलला त्यामुळे या सर्व गोष्टी एकत्र एसी प्रसारणाचा मार्ग मोकळा करत होत्या विद्यार्थीः फील्ड करंट हा फील्ड वायंडिंग मध्ये घेताना आणि आर्मेचर वायंडिंग मध्ये आर्मेचर करंट असला तरीही ते एकमेकांना 90 अंश कसे दर्शवितात प्रोफेसर जर माझ्याकडे If इथे आहे तर ते स्वत मध्येच नाही तर एक ईएमएफ बनवत आहे ते दुसर्या वायंडिंग मध्ये आहे हे दुसर्या वायंडिंगमध्ये गुंतले आहे म्हणून मी इतर वायंडिंग्स इंड्यूज्ड ईएमएफ दर्शवित आहे जणू ती 90 डिग्री शिफ्ट होत आहे तर साइन आणि कोसाइन अगदी स्पष्टपणे 90 अंशांची शिफ्ट तर हे आर्मेचरमध्ये इंड्यूज्ड ईएमएफ आहे आता हा इंड्यूज्ड ईएमएफ आता 3 फेज लोडशी जोडला जात आहे जर तो रेझिस्टिव असेल तर मला हे Ia Ef सह फेज मध्ये दर्शवायला हवे होते कारण ते प्रेरक आहे असे मी गृहित धरले आहे की ते काहीसे प्रेरक आहे मी हे ठरविलेल्या कोनातून दर्शविले अंदाजे जे काही लोड पॉवर फॅक्टर कोन आहे हा लोड पॉवर फॅक्टर कोन आहे तर हे माझे Ia आहे Ia आणि फ्लक्स हे एकमेकांच्या येथे फेजमध्ये स्वतःचे फ्लक्ससोबत असले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे If जर आणि त्याचे स्वतःचे फ्लक्स एकमेकांशी फेजमध्ये असले पाहिजेत आम्ही नक्कीच हिस्टरेसिसकडे दुर्लक्ष करीत आहोत हिस्टेरिसिस म्हणतात आपण फ्लक्स हा करंट च्या मागे आहे तर हिस्टरेसिसकडे दुर्लक्ष करीत आणि आम्ही असे गृहित धरत आहोत की प्रवाह पूर्णपणे सायनुसायडल आहेत जर मी फक्त मॅग्नेटिझिंग करंट याबद्दल बोलत असेल तर ते सायनुसायडल होणार नाहीत परंतु आर्मेचर करंट मध्ये लोड प्रवाहाचा मुख्यत्वे समावेश असतो आशेने ते क्वचितच सायनुसायडल असते म्हणून मी हिस्टरेसिस संतृप्तिकडे दुर्लक्ष करीत आहे त्या सर्व नॉनलाइनॅरिटीजकडे ज्याकडे मी दुर्लक्ष करीत आहे आणि मी असे म्हणत आहे की फ्लक्स हे If च्या प्रमाणात आहे आणि ते If च्या फेजमध्ये आहे मुळात फेजर डायग्राम हेच आहे ज्या मशीनसाठी मी अद्याप समकक्ष सर्किट पॅरामीटर्स समाविष्ट केलेले नाही आम्ही ते देखील पाहू मी कदाचित पुन्हा एकदा त्या समकक्ष सर्किटला पुन्हा रेड्रॉईंग करू हे Ef आहे जे स्टेटर बाजूच्या प्रत्येक टप्प्यात ओपन सर्किट इंड्यूज्ड ईएमएफ आहे माझ्याकडे Xm आहे जे प्रत्यक्षात आर्मेचर ईएमएफसाठी जबाबदार होते जे प्रत्यक्षात रिअक्टन्स ड्रॉप म्हणून समजले जाते आता माझ्याकडे गळती आहे मग मला रेझिस्टनन्स आहे हे माझे Vt आहे आणि येथे माझे भार आहे मी रेझिस्टनन्स आहे की नाही हे दर्शवित नाही इंडक्शनन्स सर्किट कॅपेसिटन्स हे माझे भार आहे तर सामान्य सिंक्रोनस मशीनमध्ये सिंक्रोनस जनरेटर किंवा सिंक्रोनस मोटरचे हे माझे प्रति फेज समतुल्य सर्किट आहे आता गळती आणि Xm एकत्र ठेवले आम्ही त्याला सिंक्रोनस रिअक्टन्स Xs म्हणून म्हणतो कृपया एक गोष्ट लक्षात घ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रेरण मोटर Xm समांतर येत होता हे डम्पिंग मालिकेत येत आहे म्हणून मी Xs ची व्हॅल्यू खरोखर खूपच मोठे असणार आहे इंडक्शन मोटरची गळती साधारणत फक्त 10 ते 15 टक्के किंवा त्याहूनही कमी असेल प्रत्यक्षात ती 7 ते 8 टक्के इतकी असेल मी प्रति युनिट मूल्यांबद्दल बोलत आहे तर ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत ते फक्त 3 4 टक्के आहे सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत कारण तुमची सिंक्रोनस रिअक्टन्स ही मॅग्नेटिझिंग रिअक्टन्स तसेच गळती एकत्र आहे कारण मी हे खूप मोठे मूल्य असणार आहे कधीकधी ते १०० टक्क्यांहून अधिक असू शकते म्हणून आपल्याकडे सिंक्रोनस रिअक्टन्स म्हणून खूप मोठे मूल्य आहे जे मला सांगते जेव्हा मी नियमन करतो तेव्हा अखेरीस ड्रॉप खूप मोठा असू शकतो तर मी म्हणेन की त्या Xs मधील ड्रॉप खूपच मोठा असू शकेल तर असे डिझाईन्स आहेत जे नियमन करण्यास मदत करण्यासाठी हे Xs कमीतकमी करण्याचा प्रयत्न करतात अशी रचना आहेत जी Xs कमीतकमी करत नाहीत कारण जर एखादी चूक उद्भवली तर चूक म्हणजे काय टर्मिनल्सवर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यास करंट ला मर्यादित काय करणार आहे केवळ सिंक्रोनस रिअक्टन्स बहुतेक मशीन्समध्ये रेझिस्टनन्स खरोखरच लहान असतो कारण आम्हाला शक्य तितकी जास्त कार्यक्षमता हवी आहे कार्यक्षमतेत 1 टक्के किंवा कार्यक्षमतेत 5 टक्के घसरण देखील मोठ्या प्रमाणात पॉवर कारणीभूत ठरू शकते आपण 400 MVA वगैरे बद्दल बोलत आहात तर 400 MVA अगदी 1 टक्के 4 MVA आहे मी इतकी पॉवर गमावू इच्छित नाही म्हणून मी सिंक्रोनस मशीनमध्ये शक्य तितक्या कार्यक्षमतेत सुधारणा करू इच्छितो कारण कार्यक्षमता जास्तीत जास्त करण्यासाठी डिझाइन अधिक चांगले करण्यासाठी आम्ही जितके मोठे मशीन आम्ही डिझाइनकडे अधिक लक्ष दिले कारण प्रत्येक टक्केवारीचा परिणाम मेगावाटच्या प्रचंड प्रमाणात होईल तर सामान्यत आपल्याकडे बर्याच सिंक्रोनस मशीनमध्ये Ra ची फारच कमी मूल्ये असणार आहेत खरं तर जोपर्यंत आपण बर्याच वेळेस कार्यक्षमतेची गणना करत नाही तोपर्यंत आपण याकडे देखील दुर्लक्ष करू म्हणून जर आपणास एक सिंक्रोनस मशीनचे सुलभ समतुल्य सर्किट काढायला सांगितले गेले तर ते अगदी सोपे आहे तुम्ही फक्त Ef एवढंच म्हणाल की तुम्हाला रिअक्टन्स मिळणार आहे Xs हे Vt आहे जे तितकंसोपं आहे हे सिंक्रोनाइज जनरेटर किंवा सिंक्रोनस मशीनचे एकूण समकक्ष सर्किट आहे फरक एवढाच की जर मी जर हा करंट Ia असे म्हटले तर तो पॉवर फॅक्टर काहीही असला तरी तो Ia असेल मला जनरेटरमध्ये असणार आहे मोटारमध्ये हे इतर मार्गाने जाईल कारण मी Vt लागू करीत आहे आणि मी बॅक ईएमएफच्या बाजूस काय मिळवित आहे किंवा काउंटर ईएमएफ आहे जो Ef अजूनही आहे ते कुठेतरी निघून जाईल हे नाही माझ्याकडे हे मूलत मोटरच्या बाबतीत खरे असेल जर मी या यंत्रासाठी फेझर आकृती काढली तर Ra सामान्यतः खूपच लहान असतो जर Xs 100 टक्के असेल तर Ra कदाचित 1 टक्के किंवा त्याहून कमी असेल म्हणून जेव्हा आम्ही Ra jXs कडे पहात असतो तेव्हा Xs वर Ra वर खूपच प्रभुत्व मिळते जेणेकरून आपण कार्यक्षमतेची गणना करत नाही तोपर्यंत आपण Ra कडे दुर्लक्ष करू शकता कारण कार्यक्षमतेच्या मोजणीत मी Ra च्या नुकसानीस सामील करेल जे जे काही नुकसान आहे त्याची काळजी आपण जेव्हा कार्यक्षमतेची गणना करत असाल तेव्हा घ्यावी लागेल म्हणून हे महत्वाचे आहे आणि जर आपण एखाद्या मोटारबद्दल बोलत असाल तर आपल्याला फ्रिक्शनलविंडेज नुकसान आणि असे काहीतरी घ्यावे लागेल त्याचप्रमाणे जर आपण जनरेटरबद्दल बोलत असाल आणि यांत्रिक बाजूपासून प्रारंभ करत असाल तर आपल्याला यांत्रिक उर्जा इनपुट वजा म्हणावे लागेल जे काही फ्रिक्शनल विंडेज नुकसान आहे प्रत्यक्षात मशीनला दिलेली यांत्रिक पॉवर इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये रुपांतरित केले जाईल तर आपण हे सांगावे की हे माझे Ef जनरेटरसाठी आहे कदाचित माझा करंट येथे आहे तर मला काय करावे लागेल सर्व प्रथम IaRa शी संबंधित त्रिकोण तयार करणे जर मी अजिबात रेझीस्टनंस पहात नाही तर IaXs सुद्धा त्यास लंब असेल कृपया लक्षात ठेवा IaRa हे IaXs च्या तुलनेत उणे असावे हे अर्थातच IajXs आहे म्हणूनच आम्ही दर्शविलेले 90 डिग्री शिफ्ट आहे जर मी त्यास सिंक्रोनस इम्पीडनंस म्हणून म्हटल्यास या दोघांची बेरीजं म्हणजे काय तर ते IaZs असेल मला हे काय करण्याची गरज आहे की IaZs हा येथून वजाबाकी करणे हे आहे IaZs Ef −Ia Z s Vt कृपया लक्षात घ्या Vt जनरेटरमध्ये सामान्यतः नेहमी Ef पेक्षा ल्याग्गड मागे राहील कृपया लक्षात घ्या की Ef ल्यगस मागे आहे आणि हा कोन 𝛿 आहे तर Ef रोटरद्वारे तयार केलेल्या आपल्या फिरणार्या चुंबकीय क्षेत्राशी संबंधित इंड्यूज्ड ईएमएफ शी संबंधित आहे Vt म्हणजे परिपूर्ण चुंबकीय क्षेत्रे आहेत जी एकूण इंड्यूज्ड ईएमएफ वजा जे काही ड्रॉप आहे आणि आपण जनरेटरसाठी फेजर डायग्राम म्हणून संपूर्ण गोष्ट पहात आहात